तर शेवटच्या व्याख्यानात आपण स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिसबद्दल बोलत होतो म्हणून जर आपण STA मध्ये आठवत असाल तर आम्ही काय करीत होतो विशेषत गेटच्या स्तरावर एक संयुक्त सर्किट नेटलिस्ट दिली आहे ज्यास आम्ही सर्किटच्या प्रत्येक छेदनबिंदू बिंदूंसाठी वास्तविक आगमन वेळा आवश्यक आगमनाचे वेळा आणि स्लॅकमधील फरक म्हणतात तर स्लॅक पाहून आपण सांगू शकतो की नेटलिस्ट कोणती आहे नेटलिस्टतील कोणते विभाग गंभीर आहेत या अर्थाने की काही स्लॅक्स नकारात्मक होऊ शकतात जर एखादी स्लॅक्स नकारात्मक झाली तर त्यानंतरच्या चरणात आम्हाला डिलेज आणि गेट्स किंवा वायर्सचे आकार बदलणे किंवा बफर समाविष्ट करणे आवश्यक आहे जेणेकरून स्लॅक्स सकारात्मक बनू शकतील आता आपण आणखी एक गोष्ट विचारात घ्यावी लागेल समजा आम्हाला असे आढळले आहे की आमचे स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिस कोणत्याही टाईमचे उल्लंघन करीत नाही परंतु आम्हाला असे दिसते की बर्याच ओळींमध्ये आपल्याकडे खूप उच्च सकारात्मक स्लॅक मूल्य आहे पॉझिटिव्ह स्लॅक म्हणजे काय याचा अर्थ आमची आवश्यक आगमनाची वेळ वास्तविक आगमन टाईमपेक्षा मोठी आहे समजा आपल्यास हे लक्षात आले आहे की ते लक्षणीय प्रमाणात मोठे आहे मग तुम्हाला ते का पाहिजे ते घेणे आवडत नाही कारण आम्हाला शक्य आहे की एक द्रुतगती सर्किट हवी आहे जेणेकरुन अनावश्यक खूप मोठा सकारात्मक स्लॅक म्हणजे मी कमी वेगाने सर्किट चालवण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणूनच जरी हे सिग्नल आलेले आहे म्हणजेच माझी आवश्यकता ही आहे मी अनावश्यकपणे हे संकेत आधी येण्यास करत आहे म्हणून मी काही डिलेज चा परिचय देऊ शकतो मी काही गेट्स लहान करू शकतो अशी काही प्रकारची अनुकूलता मी शक्य तितक्या जवळ ठेवण्यासाठी करू शकतो उजवीकडे चरणातील एक म्हणजे ऑप्टिमायझेशन निकष म्हणूनच टाईमच्या गुणवत्तेशी आपण तडजोड करू इच्छित असे मला वाटत नाही परंतु मी काही ठिकाणी डिलेज करुन माझ्या डिझाइनची गुंतागुंत कमी करू शकतो डिलेज चा परिचय करून मी काही सकारात्मक स्लॅक्स 0 च्या जवळ बनवू शकतो आणि जर ते 0 च्या जवळ असेल तर मी माझ्या डिझाइनसह आनंदी आहे की मी उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या बाबतीत काही प्रकारचे ऑप्टिमायझेशन करण्याचा प्रयत्न करीत आहे मी तर या व्याख्यानात आपण स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिससाठी जवळजवळ एक प्रकारचा विस्तार करणार आहोत ज्याला झिरो स्लॅक अल्गोरिदम असे म्हणतात तर प्रक्रिया करा ज्याद्वारे आपण सर्व ओळींमध्ये हे स्लॅक्स 0 बनवण्याचा प्रयत्न करतो तर आपण यात डोकावू म्हणून आम्ही डिलेज बजेटिंग नावाची संकल्पना वापरतो म्हणजे प्रत्येक गेटच्या आऊटपुटवर आम्ही काही डिलेज बजेट लावत आहोत म्हणजे तिथे आम्हाला किती अतिरिक्त डिलेज आवश्यक आहे तर त्यानंतरच्या टप्प्यावर आमच्याकडे डिलेज बजेट झाल्यानंतर आम्ही काही फिसिकल प्रक्रिया करु शकतो ज्याद्वारे आपण त्या रेषांमधील डिलेज काही प्रमाणात वाढवू शकता डिलेज बजेटिंग म्हणजे काही गेटच्या आऊटपुटचे आम्ही हे निर्दिष्ट करू शकतो की मला येथे 2 अतिरिक्त डिलेज युनिट्स आवश्यक आहेत मला येथे आणखी 3 अतिरिक्त डिलेज युनिट्सची आवश्यकता आहे डिलेज अंदाजपत्रकाची चिंता की काही डिलेज मूल्ये मी डायनॅमिकली बदलत्या मार्गाने मोजत असतो आणि शेवटी ते मला देतात की मला किती युनिट्स मला विशिष्ट ओळींमध्ये डिलेज वाढवायची आहेत तर येथे काही मनोरंजक मुद्दे आहेत प्रथम म्हणजे टाईमिंग ड्रिव्हन डिझाइनमध्ये आम्ही सामान्यत वायर आणि गेटवरील डिलेज दोन्ही योग्यप्रकारे विचारात घेत आहोत तर आम्ही त्यांचा ऑप्टीमाझेशन करण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु तेथे एक पेचप्रसंग अस्तित्त्वात आहे जसे की प्रथम केले पाहिजे तर जेव्हा आम्ही वेटाईमिंग ऑप्टीमाझेशन करतो तर आम्ही वायरचे वजन विचारात घेत आहोत आम्ही वायर डिलेज विचारात घेत आहोत याचा अर्थ असा की आपल्याकडे कॅपेसिटिव्ह लोडसचे चांगले ज्ञान आहे आम्हाला वास्तविक वायरांच्या डिलेज बद्दल चांगले ज्ञान आहे कारण जोपर्यंत आपल्याकडे कॅपेसिटिव्ह लोडसविषयी माहिती नाही म्हणूनच वायरांच्या डिलेज चा आमचा अंदाज अगदी चुकीचा असू शकतो हा मुद्दा नोट आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की जोपर्यंत प्लेसमेंट आणि राउटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला वायरची लेंग्थस माहित नाही तर जोपर्यंत आम्हाला वायरची लेंग्थस माहित नाही तोपर्यंत आम्हाला कॅपेसिटिव्ह लोड्स माहित नाहीत म्हणजे जोपर्यंत आम्ही टाईमिंग ऑप्टीमाझेशन करेपर्यंत आम्ही ऑप्टिमम मार्गाने प्लेसमेंट आणि राउटिंग करू शकत नाही तर तेथे कोणाची एक समस्या आहे प्रथम आपण टाईमिंग ऑप्टीमाझेशन असलेले प्लेसमेंट आणि राउटिंग करू शकाल की आपण प्रथम टाईमिंग ऑप्टिमायझेशन कराल तर या कोंडीमुळे सहसा ही प्रक्रिया शक्य तितक्या इंटिग्रेटेड केली जाते ती पूर्ण केली जातात म्हणजे जवळजवळ एकाच वेळी हाताने काम करणे तर 0 स्लॅक अल्गोरिदम मध्ये आम्ही टाईम बजेट ही संकल्पना वापरत आहोत तर टाईम बजेट किती आहे प्रत्येक नेटसाठी आम्ही गेटच्या डिलेज च्या दृष्टीने वायरच्या लेंग्थस च्या संदर्भात काही डिलेज मर्यादा स्थापन करीत आहोत या टाईम बजेट नंतर उत्कृष्ट ट्यूनिंग प्लेसमेंट आणि राउटिंगसाठी वापरले जाऊ शकतात तर या डिलेज आणि वायर लेंग्थस चे बंधन पूर्ण केले जाऊ शकते तर आपण ते उदाहरणाद्वारे देखील स्पष्ट करू परंतु ते कसे कार्य करते त्याकडे डोकावू प्रथम आपण काही नोटिफिकेशन सादर करूया तर आम्ही असंख्य गेट्सचा समावेश असलेल्या नेटलिस्टचा विचार करतो गेट्स v1 v2 ते vn म्हणून कॉल करू मग आपण नेट म्हणजे काय अशा नेट च्या संचाचा विचार करतो समजा गेटचे आऊटपुट 3 गेटच्या इनपुटवर गेले तर समजा हा गेट vi आहे तर हे परस्पर कनेक्शन असेल तर हे आउटपुट 3 ठिकाणी जाईल हे एक नेट आहे या नेट मी त्याला ei असे म्हटले आहे तर ei म्हणजे गेट vi च्या आउटपुटशी संबंधित नेट आहे तर म्हणून आम्ही अशा नेट च्या संचाचा विचार करतो जे एकमेकास सूचित करतात जेथे ei गेट v आणि t v आणि t e चे अनुक्रमे गेट डिलेज आणि वायर डिलेज दर्शवते तर उदाहरणार्थ मी जेव्हा vi चा t म्हणतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की या गेटचा डिलेज आणि जेव्हा मी ei चा t म्हणतो तेव्हा या संपूर्ण नेटच्या डिलेज चा विचार केला जाईल या गेटचे आऊटपुट इनपुटवर जाईल या गेट्सपैकी म्हणूनच या संपूर्ण नेट उजवीकडे सर्वात वाईट प्रकरणात डिलेज तर आपल्याकडे 2 पॅरामीटर्स t vi plus t ei आहेत म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो की काही सिग्नल vi च्या इनपुटवर येत आहेत आणि ते पुढील गेटच्या इनपुटवर पोहोचत आहेत तर एकूण टाईम t vi plus t ei उजवीकडे असेल तर या नोटेशन आहेत हे 0 स्लॅक अल्गोरिदम काय करते ते नेट लिस्ट इनपुट म्हणून घेते आणि मी येथे चांगलेच सांगितले होते की मी एक गोष्ट गृहीत धरत आहे की तेथे नकारात्मक स्लॅक नाहीत जर नकारात्मक स्लॅक असतील तर माझ्याकडे आधीपासूनच काही मीट अडजस्टमेंट्स पूर्ण झाल्या आहेत जेणेकरून मी गृहीत धरत असे त्या सर्व सकारात्मक बनल्या आहेत तर एकदा माझ्याकडे या स्लॅक व्हॅल्यूजची नेटलिस्ट असेल आणि त्या स्लॅक त्या बिंदूपासून सुरू होण्यास सकारात्मक आहेत तर आम्ही सकारात्मक स्लॅक्स कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या 0 बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आम्ही सकारात्मक स्लॅक्स कमी करण्याचा कसा प्रयत्न करीत आहोत म्हणून आम्ही स्लॅक कमी करू शकतो स्लॅक म्हणजे अर्रेवाल टाईम मैनास अक्चुअल अर्रेवाल टाईम आवश्यक असते तर मग मी ही डिलेज कशी कमी करू शकेन आपण पाहता फक्त स्लॅकची आवश्यकता म्हणजे अर्रेवाल टाईम मैनास अक्चुअल अर्रेवाल टाईम म्हणून परिभाषित केली जाते समजा स्लॅक्स हे 0 पेक्षा मोठे मूल्य आहे पॉझिटिव्ह म्हणजे RAT ही AAT पेक्षा मोठे आहे तर मी ते 0 कसे बनवू शकतो AAT वाढवून मी 0 बनवू शकतो तर मग मी ही AAT कशी वाढवू शकेन तर मी एकतर t vi सारख्या गेट्सचे डिलेज वाढवू शकतो किंवा मी नेट t ei मधील डिलेज वाढवू शकतो तर गेट्सचे डिलेज जे मी करू शकतो त्या गेट्सचे स्केलिंग डाउन केले तर योग्य रूटिंगद्वारे मी करु शकत असलेल्या इंटरकनेक्शन डिलेज त वाढ तर सरळ राउटरऐवजी कदाचित मी झिग झॅग प्रकारचा राउटर तयार करु आणि मग या राउटरने मार्ग काढू शकेन तर अंदाजे कल्पना ही बारीक आहे तर t v आणि t e सह आपण काय करीत आहोत ते म्हणजे टाईम बजेट तयार करणारे t v आणि t e वाढवून आपण स्लॅक 0 पर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणून नोड किंवा व्हर्टेक्स v साठी टाईम बजेट निश्चित केले जाते त्या विशिष्ट गेटचा डिलेज तसेच आउटपुट नेट डिलेज तर हे त्या नोडच्या एकूण टाईमच्या बजेटशी संबंधित आहे तर एकदा टाईम बजेट काढले गेले आणि स्लॅक्स 0 पर्यंत कमी केले गेले तर लेआउटच्या फिसिकल पॅरामीटर्सचे योग्यरित्या समायोजन करून गेट लहान बनवून वायर्स जास्त लांबविणे यासारखे आपले लक्ष्य असेल वायर्स पातळ बनविणे बरेच मार्ग आहेत म्हणून मी येथे म्हटल्याप्रमाणे t v ओलांडली आहे तर तुम्हाला ते छोटे बनवावे लागेल मग आपण वायरची लेंग्थस कमी करू शकता आपण गेटचा आकार वाढवू शकता परंतु जर दुसरा मार्ग असेल तर आपल्याला उलट करावे लागेल आता बहुतेकदा डिलेज परिणाम एल्मोर डिलेज मॉडेलचा वापर करून केला जातो कारण आपण कॅपेसिटिव्ह आणि रेसिस्टिव्हचा तुलनेने अचूक अंदाज लावल्यास तो अगदी अचूक अंदाज लावतो म्हणजे शेजारच्या क्षेत्रावरील परिणाम इतर ओळींचा आहे म्हणूनच एकदा आपल्याकडे कॅपेसिटिव्ह आणि रेसिस्टिव्ह यांचा योग्य अंदाज आला की आपण हे अंदाज कसे तयार करू शकू याबद्दल आपण नंतर याबद्दल बोलत आहोत मग आपण डिलेज अचूक अंदाज लावण्यासाठी आपण एल्मोर डिलेज मॉडेल वापरू शकता आम्ही ते गणना कसे योग्य करू शकतो तर मुद्दा असा आहे की जर आपल्याला असे आढळले की टाईमच्या मार्गावर बहुतेक तारे असल्यास माझे अर्थ कडा टाईमच्या बजेटमध्ये आहेत तर हे शक्य आहे की पथ काही टाईमची मर्यादा पूर्ण करू शकेल जरी काही आर्क्स त्यांचे टाईमचे बजेट पार करतात तर एक प्रक्रिया वक्र री बजेटिंग म्हणजेच पुनरावृत्ती प्रक्रिया आहे जेथे टाईमचे बजेट पुनरावृत्तीच्या मार्गाने मोजले आणि सुधारित केले जाते तर शेवटी तुम्हाला शेवटची व्हॅल्यू मिळेल जी तुम्हाला शेवटी द्यावी लागतात याला कधीकधी री बजेट असे म्हणतात तर आपण उदाहरणाच्या मदतीने 0 स्लॅक अल्गोरिदम समजावून सांगत आहोत प्रथम मूलभूत पायऱ्या पाहूया पहा आपल्याला स्पष्टपणे चरण समजून घ्यावे लागतील कारण अन्यथा पायऱ्या समजणे कठीण होईल नेट लिस्टला दिलेली पहिली पायरी म्हणजे कॉन्व्हेंशनल स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिस होय आपण AAT RAT आणि स्लॅक व्हॅल्यूज मोजता तर तुम्ही सर्व नोड्सची स्लॅक व्हॅल्यूज निश्चित करता आपण एक नोड निवडा ज्यास सर्वात कमी पॉझिटिव्ह स्लॅक आहे त्यास v min म्हणूया स्लॅकचा अर्थ असा आहे मी येथे असे गृहित धरत आहे की स्लॅक व्हॅल्यूज सर्व सकारात्मक आहेत कारण जर स्लॅक व्हॅल्यू नकारात्मक असेल तर मी त्यास स्पर्श करत नाही कारण लेआउटमध्ये काही जिओमेट्रीक फेरबदल करून या टाईमच्या विश्लेषणा नंतर नकारात्मक स्लॅक मूल्ये हाताळली जाऊ शकतात तर एकदा आम्हाला कमीतकमी पॉझिटिव्ह v min सापडले त्यानंतर कमीतकमी सकारात्मक स्लॅक आला तर आपल्याला मार्ग सापडेल उदाहरणार्थ आपल्याकडे नेटलिस्ट आहे आपल्याला V min नावाचे एक व्हर्टेक्स सापडले आहे तर आपली पुढची पायरी म्हणजे काही इतर व्हर्टेक्सवरून मार्ग शोधणे V1 म्हणा V2 म्हणा V3 म्हणा की हा मार्ग आहे हा संपूर्ण मार्ग आहे अशा मार्गाने नोडमध्ये कमीतकमी डिलेज होत आहे म्हणून हे सर्व स्लॅक मीन म्हणून म्हणतो आहे की हा मार्ग स्लॅक मीनच्या मूल्यावर वर्चस्व गाजवत आहे या वर्चस्व चा अर्थ काय आहे म्हणजे जर आपण डिलेज किंवा व्हर्टिसिसच्या डिलेज नात इथल्या डिलेज त काही बदल केले तर स्लॅक मीनचा अर्थ हा देखील वर्चस्व राखू शकतो तर मला सर्किटमध्ये एखादा मार्ग सापडला असेल तर ही प्रॉपर्टी खरी असेल तर आपण त्या वेळी एकत्रितपणे मार्ग असल्याचे समजता तर दुसरा मार्ग असे मार्ग शोधण्यासाठी म्हणतो याचा अर्थ असा की दिशेने होणाऱ्या डिलेज मधील कोणतेही बदल मार्गासह व्हर्टिसिस बदलण्यात देखील डिलेज होऊ शकतात समजा या प्रकरणात ही पायरी महत्त्वपूर्ण आहे तर आपण समजू या समजा तुम्हाला हे सापडले आहे की आपल्या स्लॅकला स्लॅक व्हॅल्यू 6 अधिक 6 म्हणायचे आहे स्लॅक व्हॅल्यू समजू 5 असे समजू तर तिसरे चरण म्हणते तर तुम्हाला हे स्लॅक व्हॅल्यू 0 बनवावे लागेल तर हे स्लॅक मूल्य 5 आपण या व्हर्टिसिस मध्ये वाटेत वितरीत करण्याचा प्रयत्न करा तर येथे v1 v2 आणि v3 आहे समजा येथे तुम्ही प्लस 2 जोडा येथे प्लस 2 जोडा येथे प्लस 1 जोडा तर हे स्लॅक व्हॅल्यू 5 आम्ही या स्लॅक व्हॅल्यूवर समान रीतीने वितरित करतो तर येथे जे 5 होते ते आता 0 होईल ही मूलभूत कल्पना आहे आपण पथातील सर्व व्हर्टिसिस मध्ये स्लॅक मूल्य विभाजित किंवा वितरित करण्याचा प्रयत्न करीत आहात आपला डिलेज म्हणजे 0 च्या बरोबरीचे करणे म्हणजे उजवे तर ही तिसरी पायरी आहे तर प्रत्येक बजेट वाढ आपण जे काही करता त्या एका व्हर्टिसिस ची स्लॅक मूल्य कमी करते तर आपण व्हर्टिसिस चा डिलेज वाढवल्यास उदाहरणार्थ येथे V1 द्या तर आपण डिलेज बजेट 2 ने वाढवित आहात याचा अर्थ काय आहे की आपण अक्चुअल अर्रेवाल टाईम 2 ने वाढवित आहात आम्ही अक्चुअल अर्रेवाल टाईम 2 ने वाढवल्यास आपणसुद्धा स्लॅक 2 ने कमी करत आहोत तर RAT मैनास AAT च्या बरोबरीचा स्लॅक तर नोडच्या टाईमच्या बजेटमध्ये वाढ झाल्यामुळे देखील स्लॅकचे मूल्य कमी होईल तर स्लॅक व्हॅल्यूज उच्च पॉझिटिव्ह वरुन खाली व्हॅल्यूजपर्यंत खालच्या दिशेकडे जातील म्हणूनच प्रत्येक बजेट वाढ केल्याने व्हर्टिसिस ची स्लॅक मूल्य कमी होईल तर तुम्ही हा बदल केल्यावर पुन्हा पुन्हा प्रक्रिया सुरू कराल आणि पुन्हा तुम्ही या स्लॅक व्हॅल्यूजचे पुनर्गणन करा आणि तुम्हाला किमान स्लॅक नोड सापडला पुन्हा मार्ग शोधा पुन्हा वितरित करा पुन्हा पुन्हा सांगा शेवटी तुम्हाला दिसेल की या सर्व स्लॅक व्हॅल्यूज 0 पर्यंत कमी होत आहेत हे 0 स्लॅक अल्गोरिदमचे मूळ उद्दीष्ट आहे तर आपण उदाहरणाच्या मदतीने हे स्पष्ट करू या तर प्रक्रिया स्पष्ट होईल तर शेवटी जे जे मिळेल ते ZSA चे आउटपुट आहे आपण असे एक उदाहरण घेऊ या तेथे 5 गेट्स आहेत चला तर प्रथम नोटेशन समजून घेऊ येथे 4 सामान्य गेट्स आहेत मी दाखवित आहे त्यास शेवटचे गेट्स आहेत जिथे कोणत्याही प्रकारचे गेट्स महत्त्वाचे नाहीत आणि हे एक बगर आहे असे समजू आणि मी गेट्सच्या आत दर्शविलेले मूल्ये गेट डिलेज दर्शवितात म्हणून गेट्सचे योग्य आकारमान करून मी गेटवरील डिलेज समायोजित करू शकतो हे आधीच माहित आहे तर चला मी हे कार्य करतो कारण हे आपल्याला समजणे सोपे होईल चला मी येथे हे सर्किट पूर्ण करतो समजा माझ्याकडे असे गेट आहे याचा परिणाम दुसर्या गेटवर जाईल हे 4 चे डिलेज आहे ही गेटची डिलेज 3 ही आणखी एक गेट 6 आहे हे 0 चे आउटपुट बफर डिलेज आहे तर हा आपला सर्किट आहे प्रारंभिक सर्किट तर आपण गृहित धरू की तुमचा अक्चुअल अर्रेवाल टाईम मी AAT ची गणना करीत आहे 1 म्हणजे काय हे AAT म्हणून दर्शवू तर मी थेट गणना करीत आहे मी ते दर्शवित नाही नोड S अंतर्भूत आहे मी हे दर्शवित आहे की हे A 1 आहे आणि हे A आहे 3 आपण असे समजू या की इनपुट आता या चरणात येत आहेत आणि फक्त सुरुवातीला आपण असे गृहीत धरू की सर्व डिलेज बजेट 0 च्या बरोबरीने आहे कोणताही डिलेज नाही तर जर आपण AAT मूल्याची गणना केली तर तर वायर्सचे हे डिलेज सुरुवातीला 0 असल्याचे गृहित धरले जात आहेत तर येथे A ची व्हॅल्यू 1 अधिक 2 असेल हे A असेल 3 येथे ते 3 अधिक 4 A बरोबर 7 येथे ते 1 अधिक 3 आणि 3 अधिक जे 6 मोठे असेल 6 आणि 7 जे मोठे असेल ते अधिक 6 13 7 अधिक 6 आणि 6 अधिक 0 6 हे अर्रेवाल टाईमचे योग्य आहेत त्याचप्रमाणे आपण आवश्यक अर्रेवाल टाईम मोजल्यास समजा या नोडसाठी आवश्यक अर्रेवाल टाईम 17 म्हणून निर्दिष्ट केली गेली आहे या नोडसाठी ते 14 निर्दिष्ट केले गेले आहे तर पाहूया तर यासाठी तुम्ही पुन्हा पाठपुरावा करा जर तुम्ही इथे परत गेलात तर ते 17 वजा 6 असेल तर ते 11 होतील जर तुम्ही येथे आलात तर येथे दोन मार्ग आहेत तर येथे 17 वजा 6 येत आहे आणि 14 वजा 0 येथे येत आहेत तर ते ११ असेल जे कमीतकमी असेल आर बरोबर ११ इतके असेल तर तुम्ही परत याल 11 वजा 3 ते 8 होईल त्याचप्रमाणे 11 वजा 4 किंवा 11 वजा 3 जे लहान असेल ते 7 लहान असेल 7 आणि येथे आर च्या 11 च्या बरोबर येथे आहे तर ते 11 वजा 4 7 7 मैनास 2 असेल ते 5 असेल तर एकदा तुम्ही अक्चुअल अर्रेवाल टाईम आणि आवश्यक अर्रेवाल टाईम मोजणी केली की तुम्ही या स्लॅकची गणना करू शकता RAT मैनास AAT येथे स्लॅक काय असेल S येथे 5 असेल S 6 असेल 7 मैनास 1 असेल S 5 असेल S 4 असेल S 4 असेल S 4 असेल S असेल 5 S असेल 8 आणि येथे S 4 असेल आता आम्ही प्रत्यक्षात या 3 मूल्यांचे प्रतिनिधित्त्व करीत आहोत एका अवस्थेच्या रूपात जेथे तो अक्चुअल अर्रेवाल टाईम प्रथम दर्शवितो नंतर ही स्लॅक नंतर आवश्यक अर्रेवाल टाईम आपण वापरत असलेले हे चिन्हांकन आहे आणि कंसात आम्ही टाइमिंग बजेट दर्शवित आहोत ते म्हणजे टाईमचे बजेट गेटचे डिलेज तसेच आउटपुट नेटचे डिलेज दर्शवते म्हणून आम्ही त्यांचा एकत्रितपणे विचार करीत आहोत समजा मला सापडले आहे की काही नोडसाठी t b ची गणना 5 केली जात आहे तर माझे गेट डिलेज तसेच नेट डिलेज एकूण 5 असणे आवश्यक आहे अशा प्रकारे मला ते समायोजित करावे लागेल आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे हे गणित केल्याप्रमाणे या प्रारंभिक मूल्यांसह तर हे आकृती प्रत्यक्षात ते दर्शवते तर मी जे काही मोजले ते म्हणजे 5 व्हॅल्यूज AAT स्लॅक RAT 1 4 5 0 5 5 तर मग मी मोजले आहे आणि टाईमचे बजेट सुरुवातीला सर्व शून्य असल्याचे गृहित धरले जात आहे हे आउटपुट O1 आणि O2 हे मी स्वतंत्रपणे दर्शवित आहे आता आपण चरण चरण हलवू या पहिली पायरी म्हणते की आपण कमीतकमी सकारात्मक स्लॅकसह नोड ओळखता तर तुम्ही इथे पहा किमान सकारात्मक स्लॅक 4 आहे तो येथे 4 येथे 4 येथे 4 आहे तर आपण कोणतेही नोड निवडले तर हा संपूर्ण पथ एक वर्चस्व असणारा मार्ग असेल तर मार्ग लाल चिन्हांकित करा जो किमान नॉन 0 स्लॅक असेल म्हणून मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही काय करता हे तुम्हाला ठाऊक आहे असे म्हणू द्या की तुम्ही हे उचलून घ्या तुम्ही हे 0 4 करा आणि 4 चा हा स्लॅक विविध पथांमध्ये वितरीत करा तर हे 4 येथे जे काही होते ते 4 होते हे 4 आपण 1 1 1 आणि 1 म्हणून वितरीत केले याचा अर्थ असा की आपण वितरीत करता त्या वायर्ससह तर जर आपण हे केले तर डिलेज 4 मधील स्लॅक 4 ने कमी होईल कारण आता संपूर्ण पथ डिलेज 4 युनिट्सने वाढला आहे तर स्लॅक 4 युनिट्सने कमी होईल ही पहिली पायरी आहे तर आपण आधी पहाल ते 1 4 5 होते जर आपण हे स्लॅक 0 पर्यंत कमी केले तर ही RAT देखील 1 होईल कारण RAT मैनास AAT स्लॅक योग्य आहे ही पहिली पायरी असेल आणि ही 1 आहे तर हे ओ 1 हे 16 अधिक 1 असेल ते 17 होईल या t i सह आपण ही प्रक्रिया पुन्हा करा पुढील चरणात आपल्याला हे सापडेल 2 ही सर्वात लहान सकारात्मक स्लॅक आहे आणि इतर नोड केवळ 1 यावरच वर्चस्व ठेवत आहेत हे माहित नाही तर हे 0 पर्यंत कमी करा येथे या स्लॅकमध्ये वाढ करा 0 पर्यंत कमी करा टाईमचे बजेट येथे वाढवा या वायरला 0 बनवून या लेंग्थस चे बनवा तर हे 0 झाले आहे ही प्रक्रिया पुन्हा करा आता तुम्ही पहाल 4 सर्वात लहान आहे तर हा मार्ग 4 आणि 4 निवडू या 4 चा हा डिलेज आपण त्याच प्रमाणे वितरित करू शकता समजा 2 आणि 2 असे वितरित करू तर ते 1 4 5 होते ते 1 2 6 4 10 6 होते तर हे 2 आणि या 2 RAT देखील कमी होते प्रत्येक 5 आणि 10 3 आणि 8 बरोबर होते तर आपण पुन्हा पुन्हा त्याच प्रक्रिया करा आता आपल्याकडे पुन्हा दिसले की ते 0 झाले नाही तर पुन्हा 2 किमान आहे तर पुन्हा तोच मार्ग निवडा तर हे 2 पुन्हा 1 1 च्या ओलांडून हे 3 होईल हे 3 होईल आणि आता हे 2 0 होईल हे 2 देखील 0 होईल तर हे 0 झाले आहे हे 0 होईल आता नॉन 0 हे आणि हे आहेत आता आपण हे वेगळ्या चरणात निवडू शकता परंतु मी एका चरणात दर्शवित आहे हा एक मार्ग आहे हा दुसरा मार्ग आहे तर हे 0 बनवण्यासाठी तुम्हाला येथे बजेट वाढवावे लागेल हे 0 करण्यासाठी तुम्हाला येथे बजेट वाढवावे लागेल कारण ही t b 4 बनविणे म्हणजे 10 4 14 करणे 0 होते शेवटी तुम्ही पाहता तुम्हाला टाईमचे बजेट मूल्य प्राप्त झाले आहे जे या वेगवेगळ्या वायर्सचे डिलेज चे संकेत देईल 0 स्लॅक सर्व ओळींमध्ये मिळवता येते तर 1 4 1 3 1 1 2 3 1 आपल्या पुढील चरणातील काही मार्गदर्शक सूचना आहेत मला असे म्हणायचे रोऊटिंग द्या जेथे आपण आपल्या वायर्सप्रत्यक्षात अशा वायर्सना आकार देऊ शकता किंवा गेट्सचे आकार देऊ शकता ही डिलेज मूल्ये वास्तविकपणे प्राप्त केली जातात तर आपल्याकडे या ZSA अल्गोरिदममध्ये एक लहान बदल होऊ शकतात आपण पाहता ZSA प्रत्यक्षात डिलेज मोड विश्लेषण वापरतो म्हणजेच आम्ही सर्वात वाईट प्रकरणातील डिलेज पहात आहोत याचा अर्थ असा आहे की आम्ही केवळ सेट अप मर्यादा पहात आहोत सिग्नल ट्रान्सिशन्सची नवीनतम टाईम परंतु आम्हाला संपूर्ण टाईम मर्यादा पाहण्यास देखील रस होता या ZSA अल्गोरिदममध्ये अर्ली मोड एनालिसिस नावाचे बदल आहेत जिथे आपण संपूर्ण टाईमची मर्यादा पाहू आणि अल्गोरिदममध्ये काही लहान बदल करू तर बदल असे दिसते येथे लवकरात लवकर अक्चुअल अर्रेवाल टाईम निश्चित करणे आवश्यक आहे नवीनतम नाही सामान्यत जेव्हा आपण सेटअपची मर्यादा पाहता तेव्हा आम्ही ताज्या अर्रेवाल टाईम पाहूया अडचणींसाठी काय आहे आम्ही सर्वात लहान मार्ग लवकर येण्याच्या टाईमस पाहू तर यासंदर्भात आम्हाला हे पूर्ण करणे आवश्यक आहे की प्रारंभिक मोडमधील अक्चुअल अर्रेवाल टाईमच्या आवश्यक अर्रेवाल टाईमपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे नंतर आवश्यक अर्रेवाल टाईम बरोबर आहे तर आम्हाला हे पूर्ण करावे लागेल कारण संपूर्ण काळासाठी AAT कधीही यापेक्षा कमी असू शकत नाही तर स्लॅक आपण देखील अशाच प्रकारे गणना करू शकता आणि हे हाताळण्यासाठी आपण ZSA अल्गोरिदम स्वीकारू शकता परंतु ही गोष्ट अशी आहे की येथे आपण या सर्व स्लॅकला अगदी 0 वर सेट करू शकणार नाही कारण त्या दृष्टीने काही t v आणि t चे मूल्य नकारात्मक होऊ शकत नाही अशा परिस्थितीत मोड विश्लेषण तर ही येथे एक अडचण आहे म्हणूनच कधीकधी त्याला 0 स्लॅक अल्गोरिदम जवळ म्हणतात नक्की 0 स्लॅक नाही तर थोडक्यात सांगायचे तर आपल्याकडे लवकरात लवकर मोड किंवा नवीन मोड दोन्ही प्रकारचे 0 स्लॅक एनालिसिस असू शकतात म्हणूनच जर हे लवकर मोडचे बजेट पूर्ण करीत नसेल तर काही डिलेज जोडून डिलेज मर्यादा पूर्ण केली जाऊ शकते परंतु जर आपण थोडा डिलेज जोडला तर काही डिलेज अडचणीमुळे त्याचे व्हायलेट व्हावे लागेल तर साधारणपणे जे केले जाते ते म्हणजे आपण प्रथम डिलेज मोड विश्लेषणाचा विचार करा आणि त्या मार्गाने सर्किटची रचना करा आणि त्यानंतर आपण प्रारंभिक मोडचे बंधन संतुष्ट असल्याची पुष्टी करण्यासाठी प्रारंभिक मोड विश्लेषण वापरता कारण सामान्यत टाईमची मर्यादा सेट अप टाईमच्या मर्यादेइतकी गंभीर नसते तर प्रथम आपण डिलेज मोड विश्लेषण करा त्यानंतर प्रारंभिक मोडमधील कोणत्या अडचणींचे उल्लंघन होत आहे हे आपण पाहता तरीही आपण या सर्किट नेटलिस्टशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहात आणि त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहात तर मला असे वाटते की या लेखाच्या शेवटी आपण आहोत